आणखी एक पैलू आहे ज्यावर आपण बोलणे चर्चा करणे आवश्यक आहे आणि ते मल्टिपल आउटपुटवर आहे आपण मल्टिपल आउटपुट कसे हाताळू आत्तापर्यंत आपण dc dc कन्व्हर्टर मधून बाहेर पडणाऱ्या सिंगल आउटपुट व्होल्टेजचा अभ्यास करत होतो पण व्यवहारात आपल्याला अनेक वीज पुरवठा दिसतील आणि बहुतेक वीज पुरवठ्यामध्ये 5 व्होल्ट आउटपुट 3 पॉइंट 3 व्होल्ट आउटपुट 15 व्होल्ट आउटपुट 15 व्होल्ट आउटपुट 12 असे आणि पुढे त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या बहुतांश व्यावसायिक वीज पुरवठ्यांमध्ये निश्चितपणे मल्टिपल आउटपुट असतील तथापि आपण dc dc कन्व्हर्टर पाहिल्यास ज्याचा आपण अभ्यास केला आहे की नियंत्रण इनपुट हे फक्त स्विचेसचे ड्यूटी सायकल आहे आणि आपल्यासाठी नियंत्रण करण्यासाठी फक्त एक ड्यूटी सायकल उपलब्ध आहे अशा परिस्थितीत एक नियंत्रण इनपुट जे ड्यूटी सायकल आहे तुम्ही फक्त एक आउटपुट नियंत्रित करू शकता इतर उर्वरित मल्टिपल आउटपुटचे काय करावे त्यातून नियमन कसे मिळवायचे आता तो एक मुद्दा आहे तर या विशिष्ट व्हिडिओ कॅप्सूलमध्ये चर्चेसाठी तोच मुद्दा आहे मी काही पद्धतींवर चर्चा करेन ज्याद्वारे तुम्ही या विशिष्ट समस्येचे निराकरण करू शकता ज्याचा मी उल्लेख केला आहे आणि तुम्ही मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टरच्या इतर आउटपुटचे नियमन कसे करू शकता तर मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टर्सवर चर्चा करूया ते कसे दिसतात उदाहरणार्थ फ्लायबॅक कन्व्हर्टर घ्या फ्लायबॅक कन्व्हर्टर मला योजनाबद्ध काढू दे यात प्रायमरी वायंडिंग आहे आणि मी या ग्राउंड वर एक स्विच ठेवतो आणि त्यात सेकंडरी वायंडिंग आहे आता हा ट्रान्सफॉर्मर जो इंडक्टर सारखा काम करत आहे आणि मी डॉट पोलॅरिटीज असे ठेवतो आता फ्लायबॅक कन्व्हर्टरची आपली पूर्वीची चर्चा आठवा आणि हे फ्लायबॅक कन्व्हर्टर आहे आता आउटपुट Vo चे नियमन कसे करायचे आपण या आउटपुट Vo चे नियमन क्लोज्ड लूप कंट्रोल टोपोलॉजीच्या सहाय्याने करू शकतो ज्याची आपण आत्ताच चर्चा केली आहे आणि ते अगदी पृथक रूपांतरित आयसोलेटेड देखील लागू आहे तर आपण काय करू शकतो मला रंग बदलू द्या आपण Vo सेन्स करू शकतो आणि ते कंट्रोलरला देऊ शकतो मी कंट्रोलरला तपशीलवार ठेवणार नाही मी फक्त हा Vo कर्व आहे असे म्हणणार आहे येथे हा Vo फीडबॅक आहे हा कंट्रोलरकडे जातो हे PI हे PWM आहे आणि ते त्यावर नियंत्रण ठेवते आणि हे खरेतर फीडबॅक व्होल्टेज आहे संदर्भ वेळ 0431 आता लक्षात ठेवा की आऊटपुट बाजू आणि नियंत्रण बाजू यांच्यामध्ये आयसोलेशन निर्माण करण्यासाठी आपण मोठ्या ओळींवर गेलो होतो आणि ज्या क्षणी तुम्ही मोजण्यासाठी आणि सेन्स करण्यासाठी कंडक्टर वापरता आणि नंतर ते नियंत्रण बाजूमध्ये परत देता तेव्हा आयसोलेशन नष्ट होते म्हणून सर्किटचा हा भाग आणि सर्व डाउनस्ट्रीम भाग आणि सर्किटचा हा भाग यांच्यातील आयसोलेशन राखण्यासाठी आपल्याला सेन्सिंग दरम्यान देखील येथे आयसोलेशन अडथळा ठेवायचा आहे आणि सामान्यतः हे ऑप्टोकपलरसह केले जाते तर हे कसे केले जाते खालील प्रमाणे तर मला सर्किटचा हा भाग पुसून टाकू द्या आणि या ठिकाणी ऑप्टोकपलर सादर करा आता ऑप्टोकपलर म्हणजे काय तुम्ही डायोडमधून काही करंट वाहू द्याल कदाचित मी झेनर वापरू शकेन आणि मी ते या ग्राउंडशी जोडणार नाही माझ्याकडे वेगळे सर्किट ग्राउंड असेल जे हे आहे त्यामुळे आता असे दिसते की या आउटपुटमधून एक करंट आहे तो या डायोडमधून जातो पुन्हा झेनर त्यामुळे ते या पद्धतीने फिरत राहते तर योग्य मूल्य काय आहे तर शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून मी येथे एक रेझिस्टन्स सादर करेन तर आता मी रेझिस्टन्स करतो तर आता जर तुम्ही येथून वाहणारा करंट पाहिला तर तो Vo Vz च्या बरोबरीचा असेल तुम्हाला दिसेल की हा Vz वजा कोणताही डायोड ड्रॉप आहे संदर्भ वेळ 0659 जर तुम्हाला डायोड ड्रॉप समाविष्ट करायचा असेल तर वजा Vd भागिले R करावे लागेल येथे R हा मालिका मार्गातील इम्पेडन्स आहे आता या डायोडमधून वाहणारा करंट आहे आता समजा हा डायोड ऑप्टोकपलरचा भाग होता म्हणजे वायरमधून करंट वाहतो तेव्हा लाईट आउटपुट असतो आता हे लाईट आउटपुट कंट्रोल स्विच वायरला जोडलेले आहे आता हा कंट्रोल स्विच मी या पद्धतीने ठेवला आहे असे म्हणूया तुम्हाला दिसेल की कंट्रोल स्विचमध्ये ग्राउंड आहे जे सर्किटच्या कंट्रोल भागांसारखे आहे या सर्वांचा ग्राउंड एकच आहे आता ऑप्टोकपलरच्या BJT भागाला समान ग्राउंड आहे तर काय होते संदर्भ वेळ 0813 परिणामतः यातून करंट वाहताना आउटपुटवर एक लाईट असतो जो प्रत्यक्षात या BJT साठी बेस ड्राईव्ह प्रमाणे काम करत असतो आणि तो आणण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या रेषेत बायस ठेवतो जितका करंट ज्यास्त तितका बायस ज्यास्त आणि ट्रान्झिस्टर वर तितका कमी जितका करंट कमी तितका बायस कमीकट ऑफच्या दिशेने ट्रान्झिस्टरवर जास्त Vce ड्रॉप होण्याची घटना अधिक आहे म्हणून येथे व्होल्टेज बदलत आहे जे आपल्याला सेन्स करायचे आहे आणि आपण ते केले येथील करंट बदलतो आणि यावरील व्होल्टेज ड्रॉप देखील त्यानुसार बदलतो आता या ऑप्टोकपलर आउटपुटच्या व्होल्टेज ड्रॉप Vce वापर आणि आउटपुट व्होल्टेजमधील बदलाचे मोजमाप करा आणि आपण योग्य घोषित केलेले हेच वापरा एकूणच क्लोज लूप निगेटिव्ह फीडबॅक आहे हे पाहण्यासाठी आपण योग्यरित्या व्होल्टेज आणि कलेक्टर पॉइंट किंवा एमिटर पॉइंटवर टॅप करू शकता ते महत्वाचे आहे त्यामुळे आता आपल्याकडे आउटपुट व्होल्टेज वेगळ्या पद्धतीने सेन्सिंग करण्याचे साधन आहे आता हा भाग ऑप्टोकपलर असेल मी तुम्हाला नुकतीच ऑप्टोकपलर कृती सूचित केली आहे आणि मी येथे फक्त एक रेषा काढली आहे परंतु इतर भाग आहेत जे इतर सर्किट्स येथे येतील आणि संदर्भ वेळ 0947 फिल्टर आणि एटेन्युएटर किंवा कदाचित ऍम्प्लिफायर तरीही चित्रात येतात हे आहे संदर्भ वेळ 1002 तुम्ही आयसोलेटेड कन्व्हर्टर्स मध्ये क्लोज लूपमध्ये आयसोलेशन आणि ऑप्टो आयसोलेशनचा समावेश करून कसा फीडबॅक कराल आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला पाहायला आवडेल तो म्हणजे एका कंट्रोल टोपोलॉजी सर्किटने तुम्ही स्विचचा एक संच या किंवा पुश पुल फुल ब्रिज आणि हाफ ब्रिज सर्किट्सच्या बाबतीत नियंत्रित करू शकता तुम्ही दुसऱ्या स्विचला स्विचच्या दुसऱ्या सेटवर नियंत्रित करू शकता कारण स्विचचा दुसरा संच ड्युटी सायकल या अर्थाने जोडलेले आहे की समान ड्युटी सायकल दुसऱ्या बाजूला देखील लागू केले जाऊ शकते फक्त गोष्ट अशी आहे की ते परस्पर अनन्य आहेत जेव्हा हा विशिष्ट एक स्विच चालू असतो तेव्हा दुसरा स्विच बंद असतो आणि जेव्हा दुसरा स्विच चालू असतो तेव्हा तो विशिष्ट पहिला स्विच बंद असतो म्हणून तरीही इनपुटनुसार नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त एक नियंत्रण इनपुट आहे जे एक सिंगल ड्यूटी सायकल नियंत्रण आहे जे एक आउटपुट नियंत्रित करू शकते तर मल्टिपल आउटपुट फ्लायबॅक कन्व्हर्टर चे एक आउटपुट इतरांपेक्षा या नियंत्रित पद्धतीने काळजी घेतली जाऊ शकते तर आता आपण त्या विशिष्ट मुद्द्याकडे पाहू तर आता असे गृहीत धरा की माझ्याकडे यासारखे आणखी दोन वायंडिंग आहेत सर्व एकाच कोअरवर वाऊंड केलेल्या आहेत तर हे Vo1हे Vo2होईल आणि उदाहरणार्थ माझ्याकडे आणखी एक आहे आणि ते Vo3 आहे आणि हे सर्व एकाच वायंडिंग वर आहेत आणि याचा अर्थ ते सर्व जोडलेले आहेत आणि मी सूचित करत आहे की ते लाइन्स द्वारे जोडलेले आहेत आता तुम्ही डॉट पोलॅरिटी देखील ठेवू शकता तर आपण असे म्हणूया की या दोघांपैकी फक्त एक फीडबॅकसाठी परत दिला आहे आणि मी या पद्धतीने आयसोलेशनच्या संवेदनाची सीमा ऑप्टोकप्लर सीमा सूचित करतो तर आपण आउटपुट व्होल्टेज जाणून घेण्यासाठी आणि नियंत्रणावर परत पाठवण्यासाठी ऑप्टोकपलरचा वापर केला आहे असे म्हणूया तर Vo3चे नियमन केले जाते परंतु Vo1आणि Vo2चे नियमन केले जात नाही आपण काय करणार म्हणून लोक वापरतात ती एक अतिशय लोकप्रिय पद्धत म्हणजे रेखीय रेग्युलेटर वापरणे तर साधारणपणे सर्वाधिक पॉवर आउटपुट मोठ्या पॉवरला दिलेली जास्तीत जास्त पॉवर हाताळण्यासाठी असलेले आउटपुट क्लोज्ड लूपद्वारे दिले जाते इतर कमी पॉवरचे रेखीय रेग्युलेटर नावाच्या छोट्या तीन टर्मिनल रेग्युलेटर द्वारे हाताळले जातात तर अनेक रेखीय रेग्युलेटर आहेत तुम्ही 78xx सेरीज बद्दल आधीच ऐकले असेल म्हणजे 7812 म्हणजे 12 व्होल्ट रेग्युलेटर 7815 म्हणजे 15 व्होल्ट रेग्युलेटर 7808 म्हणजे 8 व्होल्ट रेग्युलेटर आणि असेच पुढे ही अशी एक सेरीज आहे परंतु तेथे अनेक अनेक तीन टर्मिनल रेग्युलेटर आहेत आता आपल्याकडे लो ड्रॉप रेग्युलेटरचे नोड्स देखील आहेत याचा मुळात अर्थ असा आहे की आपल्याकडे आता एक लोड आहे जो तुमचा Ro आहे आणि लोड आता येथे कनेक्ट होणार नाही आणि याच्या पलीकडे काय ड्रॉप आहे V ड्रॉप म्हणजे तो V ड्रॉप आहे आता या dc dc कन्व्हर्टर आउटपुटद्वारे V ड्रॉपची भरपाई करावी लागेल आणि त्यानुसार या V ड्रॉपची काळजी घेण्यासाठी त्या विशिष्ट पुरवठ्याचे वायंडिंग्ज वाढवली पाहिजे तर कमी ड्रॉप रेग्युलेटरमध्ये हे V ड्रॉप मूल्य खूपच लहान आहे तर सामान्यत V ड्रॉप हा या क्रमाचा असतो बहुतेक सामान्य रेग्युलेटरमध्ये 3 व्होल्टचा क्रम कमीत कमी 3 व्होल्ट असतो येथे ड्रॉप होईल तो रेग्युलेटर ओलांडून टाकावा लागेल याचा अर्थ असा होतो की जर तुमचा आउटपुट स्पेक येथे Vo1 असेल आणि येथे dc dc कन्व्हर्टरच्या आउटपुटवरील स्पेक रेग्युलेटरचा Vo1 अधिक V ड्रॉप असावा म्हणून जर ते 3 व्होल्ट असेल तर 1 अधिक 3 व्होल्ट असू शकत नाहीत इतकेच नाही तर आपल्याला पॉवर स्पेक देखील वाढवावा लागेल कारण वायंडिंगला ती अतिरिक्त शक्ती वाहून घ्यावी लागेल तर जर तुमच्याकडे लोड करंट Io कमाल असेल जो Ro मधून वाहतो आता Io गुणिले V ड्रॉप ही शक्ती आहे जी या विशिष्ट वायंडिंगला हाताळावी लागते त्यामुळे Po ला IoRo आणि Io ची अतिरिक्त संख्या म्हणून हाताळावी लागेल हे I2oRoIoV ड्रॉप हाताळेल आता या V ड्रॉपची काळजी घेण्यासाठी DC DC कन्व्हर्टर हाताळण्यास सक्षम असले पाहिजे अशी ही अतिरिक्त शक्ती आहे त्यामुळे सध्याची वहन क्षमता आणि कोअरचा आकार यामुळे किंचित वाढू शकतो जर एखाद्याने लो ड्रॉप व्होल्टेज रेग्युलेटर वापरला तर V ड्रॉप 0 5 व्होल्ट इतका कमी असू शकतो आणि तुमचा अपव्यय खूप कमी होईल आणि तेथून बाहेर पडेल आणि आपण ट्रान्सफॉर्मर कोरच्या आकारावर जास्त गमावणार नाही त्याचप्रमाणे या इतर वायंडिंगसाठी देखील तुम्ही तीन टर्मिनल रेग्युलेटर लावू शकता आणि त्यानुसार DC DC कन्व्हर्टरच्या रेग्युलेटरचे आउटपुट किंवा आवश्यक आउटपुट समायोजित करू शकता तर रेग्युलेटरमध्ये फक्त Vo ची आवश्यकता आणि पॉवरची आवश्यकता काय बदलेल रेग्युलेटर आणि डिझाइनच्या इतर भागांसाठी आउटपुट पॉवरची आवश्यकता अजूनही तशीच राहील मल्टिपल आउटपुट रेग्युलेटरची रचना करण्यासाठी तुम्ही अजूनही संदर्भ वेळ 1858 ऑक्टेव्ह m फाइल डिझाइन फाइल वापरू शकता आणि खरं तर मी मल्टिपल आउटपुटसह फ्लायबॅकचे उदाहरण म्हणून गेल्या आठवड्यातील ही फाइल ठेवली आहे आपण आता अभ्यास करू शकता की या संदर्भाच्या मुद्द्यावर आपण आत्ताच चर्चा केली आहे तर ही एक संदर्भ वेळ 1922 पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टरच्या सर्व आउटपुटचे नियमन करता मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टर्सच्या या रेग्युलेशनला सामोरे जाण्याची दुसरी पद्धत मी आता स्पष्ट करेन म्हणून आपण असे म्हणू की मी फ्लायबॅकचे तेच उदाहरण घेईन परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण ही तत्त्वे कोणत्याही वेगळ्या कन्व्हर्टरवर लागू करू शकता आवश्यक नाही की ते फ्लायबॅक असावे हे फॉरवर्ड कन्व्हर्टर असू शकते ते पुश पुल कन्व्हर्टर असू शकते ते हाफ ब्रिज कन्व्हर्टर किंवा पूर्ण ब्रिज कन्व्हर्टर असू शकते तर आता आपण असे म्हणूया की आपल्याकडे हे दोन आउटपुट आहेत मी सामान्यता न गमावता फक्त दोन घेतले आहेत आणि सर्वात खालचे म्हणूया मी ते ऑप्टो आयसोलेशन बॅरियरद्वारे परत करीन म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर वापरून प्राप्त केलेल्या गॅल्व्हॅनिक आयसोलेशनला संदर्भ वेळ 2026 त्रास देत नाही आता याच्या सहाय्याने आपण याचे Vo नियमन करू शकतो तर हे नियमन केले जाते परंतु या व्होल्टेजचे नियमन कसे करावे तर सर्वसाधारण चर्चेत आपल्याकडे आत्ताच पूर्वीची पद्धत होती आपण तीन टर्मिनल रेग्युलेटर एक रेखीय रेग्युलेटर वापरले होते रेखीय रेग्युलेटरची समस्या अशी आहे की ते विघटनशील आहे आणि म्हणून कार्यक्षमता कमी होते आणि आकार जास्त होतो त्यामुळे आता योजना अशी आहे की आपण येथे आयसोलेट नसलेले कन्व्हर्टर वापरण्याचा प्रयत्न करू तर हे कन्व्हर्टरचे इनपुट आहे आता तुम्हाला बक ऑपरेशन करायचे आहे असे म्हणूया मी अशा प्रकारे बक कन्व्हर्टर वापरू शकतो आणि इंडक्टर कॅपेसिटन्स आणि सर्किट असे काहीतरी असावे आता हे डिव्हाइस चालवणे चांगले होईल जर तुम्ही हे डिव्हाइस रिटर्न रेलच्या निगेटिव्ह रेलवर ढकलले तर त्यामुळे जर ते रिटर्न रेलवर असेल किंवा तुम्हाला ते वरच्या रेलवर ठेवायचे असेल तर तुम्ही त्याच्या बेसच्या संदर्भात त्याला ड्राईव्ह करू शकता तुम्ही PNP ट्रान्झिस्टर किंवा P डिव्हाइस वापरू शकता आता मी सर्किटचा एक चिन्हांकित ब्लॉक दाखवतो जे सर्व या विशिष्ट ग्राउंडला संदर्भित केले जाईल तर आता आपण असे म्हणूया की मी या BJT च्या जागी PNP प्रकार वापरतो तर आपल्याकडे BJT असे काहीतरी असू शकते यासारखे काहीतरी PNP बेस तर आपण असे म्हणूया की आपल्याकडे अशी एक लहान रेझिस्टर ड्राइव्ह आहे आणि ती बाहेर आहे आता हा गेट ड्राईव्ह एका मानक मॉड्युलेटरकडून येऊ शकतो आता स्टँडर्ड मॉड्युलेटर बाजारात खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत उदाहरणार्थ TL494 हे एक सामान्य मॉड्युलेटर आहे जे सामान्यतः उपलब्ध आहे हे सुमारे 10 ते 12 रुपयेला आहे आणि यामुळे PWM तयार होईल तुम्हाला तो पुरवठा आणि विदुयत पुरवठा द्यावा लागेल आणि त्याला एक ग्राउंड असावे तर आपण असे म्हणूया की मी हे ग्राउंड म्हणून निवडले आहे आणि तुम्ही ते त्या ग्राउंड कडे पहा त्यामुळे दुसऱ्या बाजूने ग्राउंड ला अद्यापही लिंक नाही संदर्भ वेळ 2416 आता रेग्युलेटरचे आउटपुट स्वतःच पुरवठा होऊ शकते dc dc कन्व्हर्टर चे आउटपुट स्वतःच पुरवठा असू शकते आता तुम्ही एक प्रश्न विचारू शकता dc dc कन्व्हर्टर चे आउटपुट नियमन केलेले नाही तर ते PWM IC असलेल्या TL494 प्रकारच्या उपकरणांसाठी पुरवठा म्हणून काम करू शकते तुम्ही बाजारात PWM IC साठी विचारू शकता यापैकी बहुतेक PWM IC चे तुमच्याकडे दुसरे नाव आहे मी त्याला SG 3524 म्हणू शकतो हे देखील एक PWM IC आहे ते खूप महाग आहे त्यांच्याकडे पुरवठा व्होल्टेज श्रेणी खूप मोठी आहे जर ते TL 494 8 व्होल्टवरून 30 व्होल्टवर गेले आणि त्याचप्रमाणे SG 3524 देखील म्हणजे हे PWM IC त्यांच्या Vcc साठी अनियंत्रित व्होल्टेज घेऊ शकतात त्यामुळे हे PWM देईल जे हे विशिष्ट उपकरण चालू आणि बंद करेल आणि बर्याच I C मध्ये अंगभूत अंतर्गत OpAmps देखील आहेत जे तुलना करणारे आणि फरक एम्प्लिफायर आणि P I नियंत्रक म्हणून देखील कार्य करू शकतात तुम्ही यासारख्या अगदी सोप्या सर्किट टोपोलॉजीचा वापर करून op amp सह PI कंट्रोलर बनवू शकता तर आपण ग्राउंड करूया हा एक रेझिस्टन्स आहे आणि आपण असे म्हणूया की आपल्याकडे संपूर्ण आउटपुट आणि मुख्य पुरवठ्यामध्ये कॅपॅसिटन्स आहे आणि आपल्याला येथे एक एरर येत आहे आता हे इंटिग्रेटर आहे तर हा इंटिग्रेटर I कंट्रोल सारखा आहे आणि तुम्ही या कंट्रोलरसाठी प्रमाणबद्ध भाग देखील समाविष्ट करून PI कंट्रोलर बनवू शकता तर तुमच्याकडे आनुपातिक आणि इंटिग्रल नियंत्रक आहे तर हा PI कंट्रोलर असेल तर एका OpAmp सह साधारणपणे 1 ते 2 OpAmps उपलब्ध असतात यापैकी बहुतेक PWM IC चे तर एक OpAmp कंट्रोलर असू शकतो एक OpAmp वेगळा ऍम्प्लिफायर असू शकतो आणि त्यासारख्या गोष्टी त्यामुळे तुम्ही कंट्रोलरला व्होल्टेज आणि योग्य पिनला फीड करता त्यातील एरर मधून फरक करण्यासाठी अंतर्गत op amp चा वापर करा PI कंट्रोलर बनवण्यासाठी आपल्याला इतर op amps आवश्यक आहे आणि ते आउटपुट अंतर्गत PWM दिले जाते तर टाइमिंग रेझिस्टर्स आणि कॅपेसिटरच्या मदतीने कन्व्हर्टरच्या या बक भागासाठी तुमच्या स्विचिंग फ्रिक्वेसीची फ्रिक्वेसी सेट करण्याची सुविधा आहे त्यामुळे स्थानिक PWM IC साठी हे Rt आणि Ct असतील आता या PWM IC ला या PWM IC चा संदर्भ दिला जातो इतर कोणत्याही ग्राउंडला याचा संदर्भ दिला जातो आउटपुट स्वतः जे इनपुट आणि इनपुट प्रमाणेच या बक रेग्युलेटरला दिले जाते आणि PWM चे आउटपुट थेट स्विच आणि आउटपुट PWM नियंत्रित करत आहे याच्या आत असलेल्या कंट्रोलरमधून बाहेर पडत आहे आणि तुम्ही या सेन्स्ड आउटपुटला येथे फीड करत आहात तर हा हिरवा भाग जो मी माऊससह येथे दाखवत आहे तो पूर्ण वाढलेला संदर्भ वेळ 2837 क्लोज्ड लूप बक रेग्युलेटर आहे ज्याची आपण आत्तापर्यंत चर्चा केली आहे आणि सिम्युलेट देखील केले आहे आता लीनियर रेग्युलेटर ऐवजी हा बक रेग्युलेटर बदलू शकतो आणि नंतर याची नक्कीच चांगली कार्यक्षमता असेल कारण हे ऑन स्टेट ड्रॉप्स शिवाय इंटरपोज होणार नाही जसे की याची कार्यक्षमता लिनियर रेग्युलेटरपेक्षा खूप जास्त असेल त्यामुळे तुम्ही मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टर्समध्ये रेग्युलेटर म्हणून काम करण्यासाठी या प्रकारच्या नॉन आयसोलेटेड रेग्युलेटर आणि नॉन आयसोलेटेड DC DC कन्व्हर्टर्सपैकी एक वापरू शकता तर अशा प्रकारे मल्टिपल आउटपुट कन्व्हर्टरचे सर्व आउटपुट नियंत्रित केले जातील आणि तुम्हाला योग्य आणि अपेक्षित आउटपुट मिळतील